आता आपण प्रत्येक युनिट नोटेशनकडे जाऊ या म्हणून प्रत्येक युनिट नोटेशनमध्ये आम्ही विशिष्ट सिस्टमसाठी ओममध्ये काही बेस इम्पीडंस परिभाषित करीत आहोत आणि मग मी माझ्या ट्रान्सफॉर्मर प्राइमरी ट्रान्सफॉर्मरसाठी असलेल्या इम्पीडंस चे सध्याचे मूल्य सांगणार आहोत सेकंडेरी जे मी परिभाषित करीत असलेल्या मूळ इम्पीडंस च्या तुलनेत वायंडिंग चा वास्तविक इम्पीडंस चा अंश किती टक्के आहे सर्वप्रथम आपल्याकडे बेस इम्पीडंस निश्चित करण्याचे काही मार्ग असले पाहिजेत म्हणून मी एक सामान्य उर्जा प्रणाली घेणार असल्यास मला चार मूल्ये निश्चित करावी लागतील एक म्हणजे केव्हीए रेटिंग व्होल्टेज रेटिंग काय आहे जर मी हे दोन निश्चित केले तर आपोआप करंट निश्चित केले आहे आणि इम्पीडंस देखील निश्चित केली जाईल तर सिस्टमसाठी माझ्याकडे मुळात चार बेस मूल्ये आहेत जर केवीए चे बेस आणि व्होल्टेजचे विशिष्ट मूल्य त्याचा आधार म्हणून परिभाषित केलेली प्रणाली असेल तर मी मला थेट अँपिअर देईल असे म्हणू शकतो जेणेकरुन अँपिअर बेस अँपिअर होईल आणि मग जे काही मी ठरवले आहे ते Zbase होईल चला पुन्हा घेऊया उदाहरणार्थ आपण आधी घेतलेल्या गोष्टी म्हणजेच 2 2 kVA ट्रान्सफॉर्मर जेव्हा माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर असेल तेव्हा सामान्यत आम्ही केव्हीएला प्राइमरी व सेकंडेरी दोन्ही बेस केव्हीए म्हणून परिभाषित करू कारण पॉवर इनव्हर्नेटआहे ट्रान्सफॉर्मर मी त्याकडे प्राइमरी बाजूंकडून किंवा सेकंडेरी बाजूकडे पहात आहे की नाही मी स्थिरपणे मुळात केव्हीए घेत आहे तर बेस केव्हीए स्वतःच 2 2 kVA आहे हा बेस केव्हीए होणार आहे तर हे प्राइमरीसाठी बेस व्होल्टेज असेल तर हे सेकंडरीसाठी बेस व्होल्टेज असेल सामान्यतः आपण ट्रान्सफॉर्मरसाठी करतो सिंगल बेस व्होल्टेज परिभाषित करणार नाही आम्ही प्राथमिक साठी बेस व्होल्टेज स्वतंत्रपणे परिभाषित करू सेकंडरीसाठी स्वतंत्रपणे कारण आम्ही पुढे जाऊ किंवा खाली जात आहोत kVA समान आहे तर प्रत्येक बाजूसाठी स्वतंत्रपणे परिभाषित केले जाईल जर मी करंटकडे पाहिले तर माझ्याकडे प्राइमरीचा बेस करंट असेल तर ते माझ्याकडे असतील म्हणजे ते 10 A असेल तर जर मी जर सेकंडेरी बेस करंटकडे पाहिले तर ते 20 A असेल आता मी प्राइमरी व सेकंडेरी साठी Zbase ची व्याख्या स्पष्ट केली तर ते वेगळे असतील तर Zbaseजर मी प्राइमरी कडे पाहण्याचा प्रयत्न केला तर ते होईल जेव्हा मी Zbase ला सेकंडेरी साठी परिभाषित करण्याचा प्रयत्न केला तर ते होईल तर बेस इम्पीडंस प्राइमरी बाजू आणि सेकंडेरी बाजूसाठी भिन्न असेल त्याचप्रमाणे प्राइमरी बाजू आणि सेकंडेरी बाजूसाठी बेस व्होल्टेज आणि बेस करंट भिन्न असतील मी केव्हीएकडे पाहिले तर ते सर्वांसाठी सामान्य असेल आता प्रति युनिट परिभाषित करण्याचा खरा मुद्दा काय आहे तर मग आपण त्याची उपयुक्तता पाहण्याचा प्रयत्न करू तर मी तेच ट्रान्सफॉर्मर घेऊ म्हणून मी येथे R1 X1 परिभाषित करीत आहे आणि हे माझे प्राइमरी आहे मी RC आणि XM बद्दल अवांछित काळजी घेत नाही कारण मी व्होल्टेज नियमनाबद्दल आणि कदाचित त्याबद्दल अधिक बोलणार आहे म्हणूनच मी मुख्यत मालिका मापदंड तर हे माझ्याकडे आहे आणि सेकंडेरी बाजूला मी R2 X2 घेणार आहे आणि येथे माझे लोड आहे आता जर मी 5 5 Ω च्या लोडला जोडत आहे सामान्य ऑपरेटिंग अट अंतर्गत बेस इम्पेडन्स म्हणून आम्ही काय मोजले आहे तर मी हे पाहिले पाहिजे की वाहणारे करंट 100 किंवा रेटेड करंट आहे जर मी 1 p u लोड करीत आहे तर मी 1 p u म्हणजे काय ते म्हणजे मी मोजलेल्या बेस इम्पेन्डन्स प्रमाणेच म्हणजे याचा अर्थ 5 5 Ω आहे जर मी हे कनेक्ट करत असेल तर येथे करंट चे प्रवाह वाहतील I2 रेटेड केले जा आणि I2 रेटेड केलेले 20 A सारखेच आहे या 20 A चे प्राथमिक बाजूस 10 A म्हणून भाषांतर केले जाईल आणि ते Ibase देखील आहे तर मग मी त्या दोघांकडे पहात आहे की नाही प्राथमिक बाजूने किंवा त्या दोघांनाही सेकंडेरी बाजूने दोन्ही बाजूंकडून मी सांगू शकेन की जोपर्यंत मी ट्रान्सफॉर्मरमधून 100 टक्के केव्हीए काढत आहे सध्याचे वाहणारा करंटचा प्रवाह 1 p u आहे मी एकतर तो प्राथमिक बाजूने किंवा सेकंडेरी बाजूने पाहतो म्हणून एका बाजूने दुसर्या बाजूला बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बर्याच वेळा जर आपण उद्योगाकडून दिलेली वास्तविक मूल्ये पाहिली तर ते प्रति युनिटच्या दृष्टीने नेहमीच इम्पेन्डन्सआणतील आणि मी हे पहाण्याचा प्रयत्न केला तर मला मिळणार्या एकूण ड्रॉप मध्ये ट्रान्सफॉर्मरचे एकत्रितपणे मालिका पॅरामीटर्स मिळतील आता हे आणखी विभाजित केले आहे जर मी सेकंडेरी बाजूंकडून संपूर्ण गोष्ट पहात आहे तर मी म्हणेन की हे V2 रेटेड केलेले आहे हेच नियमन आहे माझ्यासाठी हे नियमन आहे म्हणून मी याला व्होल्टेज रेग्युलेशन असे म्हणू शकतो म्हणून व्होल्टेज रेग्युलेशन मूलत याप्रमाणे परिभाषित केले गेले आहे आणि जे मी मुळात पहात आहे ते करंट आहे सेकंडेरी इम्पेन्डन्स आणि करंट आहे जे सेकंडेरी बाजूला थेट गुणाकार केले जाते आणि ज्याचे प्राथमिक बाजूला भाषांतर केलेले आहे मला अर्थातच लिहावे लागेल मला आता सर्वकाही सेकंडेरी बाजूने भाषांतरित करावे लागेल कारण मी सेकंडेरी बाजूच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत आहे त्याऐवजी जर मी प्रत्येक युनिटच्या संदर्भात सर्वकाही परिभाषित केले असेल तर प्रति युनिट मुळात प्रत्येक गोष्ट त्याच्या स्वत च्या बेसच्या संदर्भात परिभाषित केले तर ती खरोखर कोणत्याही इतर प्रकारे बदलत नाही तर जर हे त्याच्या स्वतःच्या बेसबद्दल बोलत असेल मी आय I1rated किंवा I2rated बद्दल बोलत आहे किंवा ते रेटेड व्हॅल्यू म्हणून बोलत असेल तर ते 1 p u असेल तर ते 100 टक्के असेल तर मी असे लिहित आहे की 1 p u म्हणून काही फरक पडत नाही त्याच प्रकारे मी दुय्यम बाजूच्या बेस इंपेडन्सच्या संदर्भात पहात आहे की नाही ते असेल किंवा मी प्राथमिक बाजूच्या बेस इंपेडन्सच्यासंदर्भात बोलत असल्यास ते मला समान प्रकारचे ड्रॉप देईल कारण मी हे पहात आहे करंट देखील त्याच बाजूने संदर्भित केला जात आहे ज्यापासून मी इंपेडन्सची गणना करीत आहे आपल्याकडे येथे 20 A येत आहेत अशा प्रकारे पुन्हा घेऊ या म्हणून मला हे २० गुणाने लिहावे लागेल मी ढोबळमानाने काही मूल्य घेत आहे कदाचित हे 3 आहे आणि हे 4 आहे मी फक्त काही मोठे मूल्य घेत आहे काही फरक पडत नाही आणि मी हे असे म्हणतो तर तेच ड्रॉप आहे ते खूप जास्त आहे परंतु कदाचित ही सेकंडेरी माध्यमिक बाजूने मला मिळत आहे आणि मी आपणास सांगितले आहे की साधारणपणे आणि एकमेकांशी तुलना करता येईल आणि एकमेकांशी तुलना करता येईल म्हणून जर मी प्राथमिक बाजूंकडे येणार्या समान मूल्याबद्दल बोलत असेल तर मला हे लिहावे लागेल किंवा ने गुणाकार करून घ्यावे लागेल मला माफ करा नाही मला सांगावे लागेल तर हे प्रत्यक्षात होईल कारण कृपया समजून घ्या की हे V ट्रान्सफॉर्मर आहे म्हणून जर मी असे म्हणत आहे की दोन्ही रेजिस्टन्सं तुलनात्मक आहेत तर माझ्याकडे दुसर्या बाजूने समान 3 Ω असले पाहिजेत परंतु प्राथमिक बाजू पहा तर ते असेल आणि हे 3 असेल हे असेल आणि येथे करंट चे काय असेल करंट फक्त 10 A असेल तर मला हे असे लिहावे लागेल म्हणून जर मी व्होल्टेज ड्रॉप पाहण्याचा प्रयत्न केला तर हे व्होल्टेज ड्रॉप 110 V च्या संदर्भात आहे तर हा व्होल्टेज ड्रॉप 220 V च्या संदर्भात असेल कारण मी त्याकडे प्राथमिक दृष्टिकोनातून पूर्णपणे पहात आहे तर मला त्याचा स्वतःचा बेस व्होल्टेज त्याचा स्वतःचा बेस करंट स्वतःचा बेस इंपेडेंस घ्यावा लागेल आणि जर मी सेकंडरी दृष्टिकोनातून दुसर्याकडे पहात असेल तर मला स्वतःचे करंट त्याची स्वतःचे बेस व्होल्टेज आणि स्वतःचे इंपेडेंस घ्यावी लागेल ते मी घेतलेले आहे आता जर मी खरोखर घेत असलेल्या अपूर्णांकाकडे पहात आहे तर आपण टक्केवारी किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न करा हे असेल तर हे 20 असेल तर हे देखील होईल तर हे दोन्ही मूलभूत प्रमाणात समान प्रमाणात आहेत जे मला त्याच्या स्वतःच्या बेस व्होल्टेजच्या संदर्भात मिळत आहे म्हणून जेव्हा मी टक्केवारीच्या दृष्टीने किंवा प्रति युनिटच्या बाबतीत इम्पेडन्स व्यक्त करतो तेव्हा मी प्राथमिक बाजूने सेकंडरी बाजूने सर्व काही व्यक्त करीत आहे की नाही हे काही फरक पडत नाही अंशतः मी प्राथमिक बाजूकडून काही व्यक्त करीत आहे अंशतः मी व्यक्त करीत आहे सेकंडरी बाजूने काहीतरी एकंदरीत जेव्हा मी त्याच्या स्वतःच्या बेसच्या संदर्भात गणना केली तेव्हा मला शेवटी व्होल्टेज ड्राप समान टक्केवारी मूल्यांवर मिळेल तर संपूर्ण गोष्ट म्हणजे मला रेटेड केलेल्या व्होल्टेजच्या संदर्भात एकूणच व्होल्टेज ड्रॉप म्हणून काय मिळते हे सहसा ट्रान्सफॉर्मरच्या इम्पीडेन्स टक्केवारी म्हणून ओळखले जाते तर जर माझ्याकडे आहे आणि तर आपण म्हणू शकतो विद्यार्थीः प्राथमिक व सेकंडरी इम्पीडेन्सस नेहमी तुलना करता येतात का प्रोफेसरः बहुतेक ट्रान्सफॉर्मर्समध्ये पहा प्राथमिक व सेकंडरी तुलना करता येतील तुम्हाला कदाचित भिन्न मूल्य दिले जातील जरी तुम्हाला वेगवेगळ्या ओमिक व्हॅल्यूज दिल्या गेल्या तरी तुम्ही त्यास रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा स्वतःचा बेस माहित आहे टक्केवारीची व्हॅल्यूज तुलनात्मक असल्याचे दिसून येईल एखाद्याचे 3 टक्के असू शकतात तर इतर 3 25 किंवा 3 5 टक्के असू शकतात मी इतकेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मूलतः पहा जर आपण या V ट्रान्सफॉर्मरमधील मूल्ये मोजली असतील तर मला कदाचित R1 आले असेल आपण काम केले असा प्रॉब्लम आहे का कृपया मला ती मूल्ये देऊ शकता मी दिलेली काही अनियंत्रित मूल्ये गेल्या वेळी आम्ही प्रॉब्लमवर कार्य केले समान V ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट डेटा प्रोफेसर मी असे मानू शकतो की ते 5 5 Ω आहे म्हणूनच हे रेजिस्टेंस लोड आहे मी रेजिस्टेंस म्हणून फक्त 5 5 Ω गृहित धरले तर ते फेजमधे आहे असे समजू शकते साठी काही फरक पडत नाही म्हणून मी येथे एकूण 5 5 Ω एकूण इम्पीडेन्सस बद्दल बोलत आहे कारण मला कोणताही फेज कोन घेण्यात आलेला नाही मी असे समजू शकतो की ते इतके सोपे आहे की ते प्रतिरोधक नसल्यास नक्कीच आपण फेज कोन समाविष्ट केला पाहिजे तर मी येथे काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते जर ट्रान्सफॉर्मर असेल तर कदाचित मी R1 ला 1 Ω म्हणावे तर R2 जे मिळाले ते असले पाहिजे जर ते समान असले पाहिजे तर ते कदाचित 0 25 ऐवजी असू शकते 0 26 Ω असू शकते त्याचप्रमाणे मी X1 घेत आहे बहुधा 3 Ω असे म्हटले आहे येथे माझ्याकडे X2 असावे असावे 0 75 परंतु त्याऐवजी मला हे 0 8 घ्यावे काही फरक पडत नाही प्रोफेसर नाही हो नाही म्हणूनच प्रोफेसर हे आताचे टर्न्स turn's गुणोत्तर आहे जर मी सर्व काही प्राथमिक बाजूस स्थानांतरित करत असेल तर मला 4 ने गुणाकार करावा लागेल कारण नेहमी लक्षात ठेवा की मी उच्च व्होल्टेजच्या दिशेने लो व्होल्टेज च्या बाजूला स्थानांतरित करत आहे तर ते होईल जिथे टर्न्स turn's गुणोत्तर पुन्हा 1 पेक्षा जास्त असेल जेव्हा जेव्हा मी त्यास उच्च व्होल्टेज बाजूकडे स्थानांतरित करीत असेन तेव्हा मला नेहमी एका घटकासह गुणाकार करावे लागेल जे 1 संपूर्ण चौरसपेक्षा जास्त आहे तर जर मी V कडे पहात आहे तर 220 कमी करंट वाहणार आहे जर ते कमी करंट वाहून नेले असेल तर इम्पीडेन्सस अधिक मोठा करावा लागेल तर उच्च व्होल्टेज साइड नेहमीच मोठा इम्पीडेन्सस प्रकट करेल आणि कमी व्होल्टेज साइड नेहमीच प्रकट होईल आपणास माहित आहे की ते मूलत कमी उच्च करंट दर्शवित आहे ज्यामुळे ती कमी इम्पीडेन्सस प्रकट करेल तर तुमच्याकडे उच्च व्होल्टेज उच्च इम्पीडेन्सस कमी व्होल्टेज कमी इम्पीडेन्सस तेच अभिव्यक्ती आहे आपण प्रति युनिट करत असल्यास हे सर्व गोंधळ दूर होतील कारण जर मी येथे पाहिले तर प्रत्येक युनिटच्या दृष्टीने प्रति युनिट इम्पीडेन्सस आम्ही असे म्हटले आहे की 220 V बाजूच्या या विशिष्ट प्रकरणात बेस इम्पीडेन्सस 22 Ω होता तर या प्रकरणात बेस इम्पीडेन्सस 5 5 Ω होता म्हणून मी हे व्यक्त केले तर हेच आहे प्राइमरीचे प्रति युनिट इम्पीडेन्स हे आहे आणि येथे हे होणार आहे सेकंडरी प्रति युनिट इम्पीडेन्स आता आपण दर युनिटची गणना करा आपल्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल तर कृपया दर युनिटची गणना करण्याचा प्रयत्न करा त्या दोन गोष्टी जवळजवळ तुलनात्मक असाव्यात मी असे म्हणत नाही की तिथे अगदी बरोबर असेल परंतु ते तुलनात्मक असतील प्रोफेसर ते समान होणार नाहीत खरं तर आदर्श ट्रान्सफॉर्मर सर्वकाही 0 असावे आदर्श ट्रान्सफॉर्मर सर्वकाही 0 असावे आणि केवळ समांतर पॅरामीटर अनंत असावा मी पुन्हा सांगितले आदर्श ट्रान्सफॉर्मर जर मी एक आदर्श ट्रान्सफॉर्मर विंडिंग रेजिस्टेंस घेणार असेल तर 0 असावे गळती 0 आहेत मॅग्नेटिझिंग रिएक्टंट्स अनंत आहेत आणि रेजिस्टेंस चे कोर लॉस घटक अनंत आहेत वास्तविक ट्रान्सफॉर्मर सामान्यत मी प्राथमिक आणि सेकंडरी अडचणींची तुलना करण्यायोग्य असतो मी अगदी बरोबर असे म्हणत नाही ते तुलनात्मक असतात जेव्हा मी हे प्रति युनिटमध्ये लिहितो जर मी हे प्रति युनिटमध्ये लिहायचे प्रयत्न केले तर ते असे आहे तसेच ते आहे मी त्या दोघांना 10 ने गुणाकार करू शकतो आणि 4 ने गुणाकार करू शकतो मग मी मूलत त्याच बेस 22 Ω म्हणून पुन्हा 1 जवळ जाईल म्हणून मी स्पष्टपणे सांगू शकतो की मला जे मिळाले आहे त्यातील इम्पीडेन्स जरी मी स्वतंत्रपणे मोजले असेल कदाचित ते तुलनात्मक असतील म्हणूनच फक्त मूल्ये पाहिल्यास आपण हे सांगण्यास सक्षम होऊ शकता की आपण गणना किंवा मोजमापात काही चूक केली आहे की नाही त्यापैकी एकासाठी मला 1 Ω दुसर्या गोष्टीसाठी 1 p u दुसर्यासाठी जर 22 p u मिळवत असेल उदाहरणार्थ तर प्रति युनिट व्हॅल्यू आपल्याला एक प्रकारचा अंदाज देते म्हणून त्यांचेकडे पाहिले तर आपण सर्व गणने योग्यरित्या पूर्ण केली आहेत की नाही हे सांगण्यास सक्षम आहात जर मी ट्रान्सफॉर्मर कडे पाहिले तर बहुतेक प्रकरणांमध्ये व्होल्टेजचे नियमन 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे लागते आपण ज्याची गणना करत आहोत त्या शेवटी व्होल्टेज नियमन दर युनिट आधारावर असते कारण आम्ही त्यास सर्व वेळ रेटेड व्होल्टेजने विभाजित करीत असतो म्हणून आपल्याला ड्रॉप मिळेल आणि आम्ही ते रेटेड व्होल्टेजने विभाजित करीत आहोत कारण आपण ते पुन्हा करतो आम्हाला व्होल्टेज ड्रॉप १० टक्क्यांपेक्षा कमी आहे की नाही याचा अंदाज घेता येत आहे याचा अर्थ असा आहे की मी सर्व काही योग्यरित्या केले आहे की ट्रान्सफॉर्मर पुरेसे चांगले आहे की नाही या सर्व गोष्टी पाहून मला हक्क जाणवण्याची संधी मिळेल ती एक प्रति युनिट नोटेशन वापरण्याचे मुख्य फायदे म्हणूनच जेव्हा जेव्हा आम्ही उद्योगाकडून एखादा ट्रान्सफॉर्मर विकत घेतो तेव्हा ते फक्त इम्पेडन्स ला इतकी टक्केवारी सांगतील म्हणजे ते 0 u किंवा 10 टक्के असू शकते हे त्यांना दिसेल तर आमचा अर्थ असा आहे की केव LV बाजूने किंवा पूर्णपणे HV बाजूने घेत आहे त्याचप्रमाणे मी पूर्णपणे LV बाजूकडून किंवा HV बाजूपासून पूर्णपणे घेतो मी सर्वकाही एका बाजूने अधिक चांगले घेतो हे 0 1 इतकेच आहे याचा अर्थ काय आहे जर मला हे V ट्रान्सफॉर्मर 2 2 kVA माहित असेल तर याचा अर्थ जेव्हा ते प्राथमिक बाजूने 10 A चे करंट वाहून नेते तेव्हा मी Zeq मधील ड्रॉप काय आहे ते पहात आहे प्राथमिक बाजूने पाहिले जाते आणि मी असे म्हणतो की 220 V च्या तुलनेत तो ड्रॉप 10 टक्के आहे तर मी ही संपूर्ण गोष्ट 22 V च्या बरोबरीने घेईन जर मी प्राथमिक बाजूंकडून पाहण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा V रेटिंग 220 V आहे मुळात प्रति युनिटचा हा अर्थ आहे आणि बहुतेक उद्योगांमध्ये RC व्हॅल्यूज XM व्हॅल्यूज आणि R1 आणि एकत्रितपणे Req आणि X1 प्लस हे Xeq सर्व त्या प्रत्येक युनिटमध्ये नमूद केल्या जातात ओहमिक व्हॅल्यूज मध्ये कधीच उल्लेख केलेला नसतो कारण तुम्ही ओमिक मूल्ये पाहण्याचा प्रयत्न करा विशेषत 400 V 4000V किंवा 40000 V सारख्या ट्रान्सफॉर्मरसाठी तुम्हाला प्राथमिक आणि सेकेंडरी यांच्यात ओहमिक मूल्ये प्रचंड प्रमाणात न जुळणारी दिसतील कारण ती केव्हीए समान आहे करंट देखील वाढेल प्राथमिक बाजूस 100 पट आणि सेकेंडरी बाजूला व्होल्टेज 100 पट वाढते तर जर आपण एका बाजूला ओमिक मूल्ये पाहिल्यास जर ती दुसरीकडे 1 Ω असेल तर ती 10000 Ω असेल तर यामुळे बर्याच विसंगती होतील आणि गोष्टी योग्यरित्या पूर्ण केल्या आहेत की नाही हे एखाद्याला समजणे आपल्यास फार अवघड आहे जेव्हा आपण ते प्रति युनिटमध्ये व्यक्त करता तेव्हा त्या सर्व काही समान प्रमाणात खाली उकळल्या जातील कारण आपण वापरत असलेल्या बेस व्होल्टेज हे विशिष्ट बाजू ला व्होल्टेजच्या रूपात आणि त्या विशिष्ट बाजू ला करंट म्हणून करंट वापरणे तर सर्वसाधारणपणे प्रत्येक युनिट दोन फायदे देते एक म्हणजे फक्त असेच म्हणू शकता की ट्रान्सफॉर्मर इंडक्शन मोटर साठी सिंक्रोनस मशीन साठी सामान्य श्रेणीत घसरण होते की नाही हे तुम्ही म्हणू शकता कारण आपण सर्वजण इलेक्ट्रिकल उपकरणांशी परिचित असलेले असे म्हणू शकतो की ट्रान्सफॉर्मरला 5 टक्क्यांपेक्षा कमी इम्पेडन्सला आणला पाहिजे आणि त्याचप्रमाणे मी RC किंवा Xm असल्यास ते सांगू शकले पाहिजे हे १०० टक्क्यांहून अधिक असेल कदाचित तुम्हाला 200 300 400 टक्के खूप उच्च मूल्ये माहित असेल तथापि मी इंडक्शन मोटरकडे पाहिले तर मी सामान्यपणे सांगू शकतो की इम्पेडन्स मालिकेतील इम्पेडन्सला 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढतील साधारणपणे आपल्याकडे वेगवेगळ्या मशीनची परिक्षेत्र आहे म्हणून केवळ निरीक्षण करून असे म्हणता येईल की श्रेणी कमी होत आहेत की मूल्ये श्रेणीत घसरत आहेत की नाही हाच पहिला फायदा आहे दुसरा फायदा म्हणजे तुम्ही फक्त मूल्यांची गणना करू शकता एकतर बाजूची कोणतीही अडचण नाही आपल्याला 1 ओमिक व्हॅल्यूज एका बाजूने दुसऱ्या बाजूला हस्तांतरित करण्याची गरज नाही जे काही दिले जाईल ते सामान्यत टक्केवारीत असेल जे संपूर्ण उपकरणासाठी सामान्य असेल आपण त्याकडे पाहिले तर ते प्राइमरी किंवा सेकेंडरी जेणेकरून ते प्रति युनिटचा मोठा फायदा आहे ट्युटोरियल शीट मधील एक समस्या मला असे वाटते की टक्केवारी इम्पीडेन्स 10 टक्के किंवा त्यासारखे काहीतरी दिले गेले आहे जे प्रत्यक्षात हे सूचित करते कोणत्याही बाजूसाठी ज्याची बाजू 0 1 आहे याचा अर्थ असा आहे त्याचप्रमाणे मी सांगण्यास सक्षम असावे पहा आम्ही लिहिले मी त्याचप्रमाणे लिहू शकतो त्याऐवजी मी Irated द्वारे गुणाकार आणि विभाजन करू शकतो जे मला मिळेल ते मुळातच होईल तर हे मला प्रति युनिट रेजिस्टेंस देईल या समस्येपैकी एक म्हणजे रेटेड स्थितीत ओमिक लॉसेस जेथे एकूण केव्हीए रेटिंगचे किती टक्के टक्के प्रमाण दिले गेले रेटेड कॉपर लॉसेस जेथे 5 2 रेटेड केव्हीएच्या म्हणजेच Req 2 आहे त्याच प्रकारे मी लिहिण्यास सक्षम असावे तर प्रत्येक युनिट नोटेशन साठी आपण हे सर्व वेळ उद्योगांमध्ये वापरणे आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला प्रत्येक युनिट नोटेशन कसे वापरले जाते त्याचे महत्त्व काय आहे ते सामान्यपणे का केले गेले आहे सर्व उद्योगात वापरले हे आपल्याला माहित असले पाहिजे विद्यार्थीः आपण प्रायमरी आणि सेकंडरी पॅरामीटर्स एका बाजूला का जोडले पाहिजेत प्रोफेसर पहा मी प्रायमरी व सेकंडरी साठी स्वतंत्रपणे गणना करत आहे मी किरचॉफचे Kirchhoff's कायदे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे तर मी ते कसे विचारात घेणार आहे आतापर्यंत दोन लूप समीकरणे लिहिणे आणि स्टेप उप अणि स्टेप डाउन व्होल्टेजेस आणि करंट्स विचारात घेणार आहे मला शक्य असेल तर संपूर्ण गोष्टीचा एकच सिंगल इलेक्ट्रिक सर्किट म्हणून उल्लेख करायचा आहे जर हे शक्य असेल तर मला मोजणी सुलभ करेल हेच कारण आहे की आपण सर्व एका बाजूचे पॅरामीटर्स हस्तांतरित करत आहोत ज्यामुळे मी 1 केव्हीएल समीकरण 1 केसीएल समीकरण लिहू शकेन आणि मी संपूर्ण गोष्ट मोजू शकेन हे एकमेव कारण आहे प्रति युनिट नोटेशनमध्ये आम्हाला कोर लॉसेस होऊ शकतात या प्रकरणात जर सर्व कोर लॉसेस झाले तर ते 100 W सारखे असेल तर मी म्हणेन मी युनिटनुसार जे काही मोजले ते मी म्हणू शकतो की हे दरातले प्रति युनिट कोर लॉसेस आहेत आपण पुन्हा केव्हीए च्या दृष्टीने ते करू शकता विद्यार्थीः पी u मध्ये Zeq आणि पी uमध्ये व्होल्टेज नियमन ते एकसारखे आहेत का प्राध्यापक प्रति युनिट Zeq आणि व्होल्टेज नियमन 100 टक्के लोडवर युनिटी पॉवर फॅक्टर होय त्याचे निरीक्षण पी u मधील Zeq होते आणि पी u मधील व्होल्टेज नियमन ते समान आहेत ते समान प्रदान आहेत आपण याची गणना युनिटी पॉवर फॅक्टर वर करा नाही युनिटी पॉवर फॅक्टर नाही तर ते युनिटी पॉवर फॅक्टर असेल कारण 1 आणि 0 खरोखर युनिटी पॉवर फॅक्टर नाही किमान 100 टक्के भार निश्चितपणे आहे कारण आपण पहात आहात जे माझे मूल्य आहे आणि आपण तेथे पॉवर फॅक्टर कोनात खरोखर विचार करत नाही आहात म्हणून आम्ही बहुधा पॉवर फॅक्टर कोन 0 असल्याचे गृहित धरत आहोत परंतु आम्ही ज्या विषयी बोललो त्या व्यावहारिक घटकाकडे आपण दुर्लक्ष करीत नाही जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही फेज़र डायग्राम काढला आणि आम्ही असे सांगितले की हे V2 आहे आणि यासारखे काही अतिरिक्त आहे हे V1 dash म्हणून प्राप्त होत आहे आणि नंतर आम्ही असे सांगितले की हे अनुलंब घटक आपण दुर्लक्ष करीत आहोत लक्षात ठेवा की अनुलंब घटकांकडे आपण दुर्लक्ष करू नये तर हे तुम्हाला वास्तविक अधिक अचूक नियमन देईल मी I टाइम्स Z एक्विवैलेन्ट च्या तुलनेत जे मिळवत आहे ते एक अचूक नियमन आहे युनिटी पॉवर फॅक्टरच्या रेटेड करंटवर जे आहे तेच एका अर्थाने आपण म्हणू शकता Zeq अप्रत्यक्षपणे तुम्हाला व्होल्टेज नियमन देत आहे परंतु रेटेड करंटला आम्ही थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये जाण्यापूर्वी चला फक्त करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर पाहुया ज्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स वरील आमची चर्चा पूर्ण करेल तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखल्या जाणार्या एका खास ट्रान्सफॉर्मरकडे पाहण्याचा प्रयत्न करूया इंस्ट्रूमेंट ट्रान्सफॉर्मर हे मोजमाप आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वापरले जात आहे यावरून येते नेहमीच मोजमाप आणि इन्स्ट्रुमेंटेशन हाताने जाता येते कारण आपण आपण काही प्रमाणात मोजू शकता आपण स्टेप उप किंवा स्टेप डाउन प्रयत्न करू शकता किंवा आपण त्यासह काही हेरफेर करण्याचा प्रयत्न करू शकता आणि नंतर आपण आपल्याला माहित आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करू शकता आवश्यक नमुना आहे त्यानुसार आपण सक्षम आहात उदाहरणार्थ आपण वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता कदाचित आपणास तापमान नेहमीच 27° डिग्री वर ठेवावेसे वाटते म्हणून आपण सतत तापमान काय आहे हे मोजण्याचा प्रयत्न करू शकता यासाठी आपल्याकडे काही प्रकारचे तापमान सेन्सर असू शकेल ते तापमान सेन्सर असेल हे नेहमीच काही व्होल्टेजमध्ये रूपांतरित होते कारण आपल्या बहुतेक कंट्रोल सिस्टम चे घटक विद्युत स्वरूपात असतात म्हणून तापमान एक समान व्होल्टेजमध्ये रुपांतरित होते मग त्याची तुलना आमच्या संदर्भाशी केली जाईल जी 27° च्या अनुरुप आहे जी कदाचित व्होल्टेज सिग्नल देखील असेल म्हणून मी त्या दोघांची तुलना करेन जर तापमान अद्याप 27° वर पोहोचले नसेल तर ते 30° वर आहे तर कदाचित मी बर्याच काळासाठी कंडिशनिंग सिस्टममध्ये कॉम्प्रेसर चालू करावे लागेल कूलैंट संकुचित होईपर्यंत तो कॉम्प्रेसर चालू असेल आणि मग तो विस्तृत केला जाईल आणि नंतर ती हीट एक्सचेंजरमधून जाईल आणि एकंदर तापमान 27° पर्यंत खाली येईल तापमान 27° पर्यंत पोहोचल्याशिवाय हे घडत आहे ते 27° पर्यंत पोहोचल्यानंतरही ते सतत त्याची तुलना करत आहे वास्तविक संदर्भ तापमानासह म्हणून जर कॉम्प्रेसर जास्त काळ बंद असेल तर कदाचित आपणास कूलिंग सायकल सुरू करावे लागेल म्हणूनच हे इन्स्ट्रुमेंटेशन केले गेले आहे कदाचित ट्रान्सड्यूसर नावाच्या काही उपकरणाच्या मदतीने परंतु आम्ही त्यात जाणार नाही परंतु आम्ही मूलत पहात आहोत की मला काही व्होल्टेज किंवा करंट नियंत्रित करायचा की नाही जर मला करायचे असेल तर व्होल्टेज नियंत्रण करावे लागेल मला व्होल्टेज मोजावे लागेल डीसी सिस्टमऐवजी एसी सिस्टीममध्ये करायचे असल्यास ते आवश्यक आहे किंवा मोटरला काय हवे आहे ते आवश्यक आहे की नाही ते तपासून घ्यावे डीसी डीसी आपण स्पष्टपणे ट्रान्सफॉर्मर वापरू शकत नाही परंतु जर मी अशी काही एसी प्रणाली पहात आहे जिथे मला हजारो किलोवोल्ट मोजावे लागतील तर मला इतके सहजपणे व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर असू शकत नाही तर मी असे करणार आहे की हे दोन टर्मिनल आहेत ज्यामधून मला व्होल्टेज मोजायचे आहे म्हणून हे मोजले जाणारे V आहे आता मी एक पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर जोडण्यासाठी आहे मी याला पीटी पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर किंवा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणून संबोधणार आहे आणि मी या दोन टर्मिनलवरच माझा पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर जोडणार आहे आणि पोटेंशियल ट्रान्सफॉर्मरने खूप मोठा अडथळा आणला पाहिजे जर तो छोटा इम्पीडेन्स चा प्रस्ताव आणत असेल तर त्या दोन टर्मिनल्सवर शॉर्ट सर्किट करणे जितके चांगले असेल त्यापैकी व्होल्टेज मोजायचे आहे म्हणून या पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर ने मूलत व्होल्टमीटरप्रमाणे काम केले पाहिजे व्होल्टमीटर सामान्यत खूप मोठा इम्पीडेन्स आणत असतो म्हणूनच पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर चा संबंध असलाच पाहिजे ज्यामुळे पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर चा सेकेंडरी नेहमीच ओपन सर्किटेड राहील तो शॉर्ट सर्किटेड होऊ शकत नाही किंवा त्यास जोडता येणार नाही रेजिस्टेंस चे लहान मूल्य कोणताही मार्ग नाही हे केले जाऊ नये हे नेहमीच सामान्यपणे सामान्यपणे ओपन सर्किटेड पाहिजे आणि मी येथे एक व्होल्टमीटर कनेक्ट करू शकतो मी एक व्होल्टमीटर कनेक्ट करू शकतो जे आरएमएस मूल्य काय आहे हे मोजेल मी जे करत आहे ते म्हणजे व्होल्टेजला खूप मोठ्या मूल्यापासून श्रेणीपर्यंत आणा जेथे माझे व्होल्टमीटर काम करेल तर माझ्याकडे शेकडो किलोवॉल्ट्ससाठी व्होल्टमीटर उपलब्ध नाही म्हणून माझ्याकडे हे 1000 1 किंवा 500 1 उदाहरणार्थ असू शकते श्रेणी म्हणून कारण जर माझ्याकडे 500 केव्ही आहे तर मी त्यास पुढे जाऊ शकणार आहे खाली 1 केव्ही आणि मी व्होल्टमीटरच्या सहाय्याने हे मोजण्यास सक्षम होऊ तर मी मूलत ट्रान्सफॉर्मरच्या व्होल्टेज गुणोत्तर च्या सेवांचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून मी माझे व्होल्टमीटर काम करणार अशा श्रेणीत व्होल्टेजला खाली आणणार आहे परंतु प्रक्रियेत मी पुरवठ्यातून जास्त प्रमाणात विद्युतप्रवाह काढू नये मी हे करू शकत नाही म्हणूनच मी हे ओपन सर्किट म्हणून ठेवत आहे हे ओपन सर्किट ठेवून हे सुनिश्चित करतो की व्होल्टमीटर इम्पीडेन्स जे काही आहे त्यामधूनच हस्तांतरित केली जाते दुसर्या बाजूला अर्थातच वळणाच्या प्रमाणानुसार तर हे खरोखर होणार आहे खरोखर एक मोठा इम्पीडेन्स आहे हे इतके चांगले आहे कारण आपण व्होल्टमीटर किंवा पोटेंशियल ट्रान्सफॉर्मरद्वारे कोणतेही करंट रेखाटत नाही आहात म्हणून पोटेंशियल ट्रान्सफॉर्मरच्या बाजूकडे वळाची संख्या नेहमीच जास्त असते आणि मला वोल्टेज मोजायचे आहे आणि कमी वोल्टेजच्या दिशेने व कमी व्होल्टेज बाजूस कमीतकमी वळण असताना ओपन सर्किटेड स्थितीत असतात कमी रेजिस्टेंस मूल्य असताना देखील कनेक्ट होऊ शकत नाही या प्रकरणात जर मी लिहितो जर मी यास V1 असे म्हटले तर मी हे सर्व V2 म्हणून केले तर माझ्याकडे आहे परंतु मी हे लिहू शकत नाही कारण ते ओपन सर्किट आहे अक्षरशः सेकेंडरी बाजुला माझ्या कड़े कोणताही करंट नाही प्रोफेसर होय व्होल्टमीटरची इम्पीडेन्स सामान्यत kΩ किंवा त्याहून अधिक क्रमांकाची असेल आणि जे स्त्रोताद्वारे हे दृश्यमान केले जाईल ज्याचे व्होल्टेज मी मोजतो जे पुरेसे योग्य आहे जे खरोखर मोठे असेल पुन्हा पहा किंवा छोटा किंवा रिलेटिव मला आशा आहे की आपण समजून घ्याल इम्पीडेन्स पुरेसा मोठा आहे की नाही यावर माझा कसा अंदाज येईल जेथे प्रति युनिट खूप उपयुक्त आहे जर मी असे म्हटले तर हे पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर 1 VA रेटिंगचे असेल परंतु ते 500 केव्ही आहे जे 1 kV जे काही किलोव्होल्ट आहे त्याद्वारे विभाजित केले जाईल मग मी निश्चितपणे मोजू शकतो की सर्व बेस इम्पेडन्स काय आहेत बेस इम्पेडन्सशी तुलना करा व्होल्टमीटर इम्पेडन्स बराच जास्त असावा लागेल मग मी ठीक आहे मी ओपन सर्किट केलेले नाही का ते पहा जर मी येथे रेझिस्टन्स कनेक्ट करीत आहे तर हे करंट काढेल जर हे करंट काढत असेल तर हे देखील करंट काढेल जे मला करायचे आहे ते फक्त व्होल्टेज मोजण्यासाठी आहे मी स्त्रोत लोड करू इच्छित नाही जेव्हा मी करंट काढत आहे तेव्हा मी स्त्रोत लोड करीत आहे मला असे करण्याची इच्छा नाही एवढेच मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा आपण आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटला व्होल्टमीटर जोडता आपण फक्त व्होल्टेज मोजत आहात आपल्याला लोड म्हणून व्होल्टमीटर नको आहे म्हणून जर आपण ते लोड करू इच्छित नसाल तर आपण ट्यनजीबल करंट काढू नका काढलेला करंट जितके असेल तितके कमीतकमी असावे तर मी सांगत आहे की हे ओपन सर्किट इतके चांगले असले पाहिजे इतकेच म्हणून हे व्होल्टेज करंट रिलेशनशिप पोटेंशियल ट्रान्सफॉर्मरमध्ये लागू केले जाऊ शकत नाही कारण मी सेकेंडरी बाजू खुली ठेवत आहे प्राथमिक बाजूकडे कोणतेही लोड करंट नाही सेकेंडरी बाजूने अक्षरशः शून्य करंट आहे म्हणून कोणत्याही ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट अट वैध आहे परंतु ते च्या बरोबर नाही याचा दुसरा भाग म्हणजे हा पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर आहे पुढील एक करंट ट्रान्सफॉर्मर आहे करंट ट्रान्सफॉर्मर करंटच्या उच्च करंटच्या मोजमापासाठी वापरला जात आहे म्हणून आपण असे म्हणू या की माझ्याकडे एक कंडक्टर आहे ज्याद्वारे 10 kA चा करंट वाहू शकतो आणि मला हा करंट मोजायचा आहे तो व्हेरिएबल करंट असू शकतो जास्तीत जास्त 10 kA आहे किमान 100 A पेक्षा कमी असू शकतो असे आपण म्हणू प्रोफेसरः I1 हा लोड करंट नाही ओपन सर्किट कंडिशन अंतर्गत I2 हा 0 आहे मग मी 0 बाय I0 हे गुणोत्तर कसे लिहू शकतो हे काही अर्थपूर्ण नाही प्रोफेसरः I1 हा 0 नाही I1 नो लोड करंट असेल मला आशा आहे की आपण समजले असेल ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट अट असेल आपल्याकडे नो लोड करंट असेल ते शून्य करंट होणार नाही तर मी हे 0 बाय 0 असे लिहू शकत नाही उलट ते आहे नो लोड करंट आहे त्यामुळे अर्थ प्राप्त होत नाही म्हणूनच जेव्हा ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किट स्थितीत असते तेव्हा ते नाते विशेष चांगले नसते चला करंट ट्रान्सफॉर्मर बघू या तर मी असे म्हणू या की माझ्याकडे 10 किलो एम्पीयर करंट आहे तो एक व्हेरिएबल करंट आहे कदाचित तो 10 A ते 10 kA पर्यंत बदलला असेल आणि मी हे मोजू इच्छितो हे मोजण्यासाठी मी हे म्हणून वापरु शकतो प्राथमिक बर्याचदा करंट ट्रान्सफॉर्मर्स कंडक्टरचा वापर करतात ज्यांचे करंट स्वत ला प्राइमरी म्हणून मोजले जाणे आवश्यक आहे सर्व संभाव्यतेनुसार आणि आपण सामान्यतः आपण जे करतो ते असे आपल्याकडे स्वतंत्र प्राइमरी नसते आपण याभोवती टॉरॉईड ठेवतो टॉरॉईड हे बांगड्यासारखे आहे ज्याच्या आसपास मी मुळात बरीच वळणे वळवीन तर हे देखील एक लॅमिनेटेड कोर आहे जो बांगड्यासारखे आहे आणि नंतर मी त्याभोवती खूप मोठे वळण लावणार आहे म्हणून कॉइलच्या भोवती असलेल्या या टॉरॉईड मध्ये मी प्रचंड संख्येने वळण लावणार आहे हे दोन टर्मिनल आहेत ते उपलब्ध आहेत आता हे आवश्यकतेने वळणांचे गुणोत्तर बनवित आहे आणि हे N आहे हे आता कोणतेही वळण नाही म्हणजे 1 आहे एक कंडक्टर म्हणजे त्याला एक वळण मोजले जाते म्हणून ते 1N 10 kilo ampere असेल ऐवजी 10 kA करंट मोजण्यासाठी आहे म्हणून मी याला I2 म्हणून कॉल करू प्रोफेसर पहा हा कंडक्टर एक सिंगल कंडक्टर म्हणून घेतला गेला आहे जो प्रत्यक्षात एका वळणच्या बरोबरीचा आहे कारण रिटर्न आपल्याला कोठे आहे हे माहित नसते आणि तुमच्या कडे जवळपास टॉरॉइड आहे ज्याला N वळणांची संख्या आहे स्पष्टपणे सध्या जे मला येथे मिळते ते वेळा होईल प्रत्यक्षात कंडक्टरमध्ये जे काही आहे ते करंट आहे तर हे स्पष्ट होईल तुम्हाला स्टेप डाउन हे माहित आहे परंतु येथे मी हे ओपन सर्किट म्हणून सोडल्यास व्होल्टेज खूपच जास्त होईल म्हणून मी करंट ट्रान्सफॉर्मरला ओपन सर्किट म्हणून कधीही सोडू शकत नाही त्याऐवजी मी एक छोटा रेजिस्टेंस कनेक्ट केला पाहिजे बेस इम्पेडन्स च्या तुलनेत बेस इम्पेन्डन्स काय आहे हे मोजले तर ते खरोखरच लहान बनवते तर माझ्याकडे असणार आहे असे आहे का किंवा Iprimary परंतु ते बरोबर नाही कारण मी सेकेंडरी अक्षरशः शॉर्ट सर्किट करणार आहे मी अक्षरशः सेकेंडरी शॉर्ट सर्किट करणार आहे कारण जर मी शॉर्ट सर्किट केले नाही तर जर मी 10 kA करंट घेत असेल तर माझ्याकडे अगदी 1 V आहे त्याचे भाषांतर 1xN V असावे N हे 10000 असू शकते म्हणून जेव्हा मी तेथे असलेल्या एका संधीने माझा हात तेथे ठेवला तर मला 10 kV मिळेल म्हणून आम्हाला खरोखर काळजी घ्यावी लागेल कारण इन्सुलेशन त्या प्रकारच्या व्होल्टेजचा सामना करण्यास सक्षम असू शकत नाही